आपण जॉब शेड्युलर चा समावेश असलेल्या डेटा स्ट्रक्चर च्या समस्ये कडे पाहू जॉब शेड्युलर प्रायोरिटी सह प्रलंबित जॉब ची लिस्ट मेंटेन करतो जॉब शेड्युलर ला कोणत्याही पॉइंट ला एक्झिक्युट करण्यासाठी पुढचा जॉब निवडायचा असतो म्हणून जेव्हा जेव्हा प्रोसेसर फ्री असतो तेव्हा तो जॉब निवडतो तो लवकर आलेला जॉब घेत नाही तर लिस्टमध्ये ज्याची प्रायोरिटी जास्त आहे तो जॉब निवडतो आणि नंतर तो जॉब शेड्युल करतो नवीन जॉब लिस्टमध्ये त्यांच्या स्वतःच्या प्रायोरिटी सह येत राहतात आणि त्यांच्या प्रायोरिटी नुसार ते कदाचित आधी आलेल्या इतर जॉबच्या पुढे प्रमोट होतात तेव्हा आपला प्रश्न असा आहे की शेड्युलर या प्रलंबित जॉबची लिस्ट आणि त्यांची प्रायोरिटी कशी मेंटेन करतो जेणेकरून ते त्वरित हायेस्ट प्रायोरिटी असलेला जॉब निवडून पुढे शेड्युल करता येऊ शकतो हे क्यू सारखेच आहे परंतु या क्यू मध्ये आईटम केव्हा आले आहेत यावर नाहीत तर त्यांचे इतर कॅरेक्टरस्टिक वर आधारित प्रायोरिटी नुसार असतात म्हणून आपल्याला सामान्य क्यु फर्स्ट इन फर्स्ट आऊट ऑब्जेक्ट दिसते जिथे पहिले येते तेच पहिले बाहेर पडते प्रायोरिटी क्यू मध्ये ते त्यांच्या प्रायोरिटी नुसार बाहेर पडतात तिथे प्रायोरिटी क्यू सोबत दोन ऑपरेशन संबंधित आहेत एक म्हणजे डिलीट मॅक्स डिलीट क्यू मध्ये आपण फक्त म्हणत आहोत की आम्ही क्यू च्या हेड ला एलिमेंट घेत आहोत डिलीट मॅक्स मध्ये आपल्याला क्यू पाहायची आहे आणि ओळखायची आहे आणि हायेस्ट प्रायोरिटी असलेले जॉब रिमूव्ह करायचे आहेत कदाचित दोन वेगवेगळ्या जॉब ची प्रायोरिटी सारखीच असू शकते अशा केसमध्ये आपण कोणताही एक जॉब घेऊ शकतो आणि दुसरा सामान्यपणे आपण क्यू मध्ये एड करतो त्यासाठी आपण इन्सर्ट कॉल करतो आणि हे इन्सर्ट नवीन जॉब लिस्टमध्ये एड करते आणि प्रत्येक जॉब जेव्हा येतो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या प्रायोरिटीसह एड होतो आपण आधीच शिकलेल्या लिनियर स्ट्रक्चर वर आधारित हे जॉब फक्त लिस्ट म्हणून मेंटेन करण्याचा विचार करू शकतो आता जेव्हा आपण क्यू मध्ये काहीही एड करताना जर ही अनसॉर्टेड लिस्ट असेल तेव्हा आपण फक्त लिस्टमध्ये कोणत्याही पोझिशन ला एड करू शकतो हे एक ठराविक वेळ घेत असते तथापि डिलीट मॅक्स करण्यासाठी आपल्याला पूर्ण लिस्ट स्कॅन करावी लागते आणि मॅक्सिमम एलिमेंट साठी शोधावे लागते आणि आपण लिस्टमध्ये पाहिल्याप्रमाणे हे मॅक्सिमम शोधण्यासाठी O एवढा वेळ घेते कारण आपल्याला सर्व आईटम स्कॅन करावे लागतात दुसरा पर्याय म्हणजे सॉर्टेड लिस्ट ठेवणे हे डिलीट मॅक्स साठी उपयोगी आहे उदाहरणार्थ जर मी लिस्ट उतरत्या क्रमाने सॉर्टेड करून ठेवली तर लिस्टमधील पहिला एलिमेंट लार्जेस्ट एलिमेंट असणार आहे मात्र इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला किंमत मोजावी लागेल कारण सॉर्टेड ऑर्डर मेंटेन करायची आहे जेव्हा आपण एलिमेंट इन्सर्ट करतो तेव्हा आपल्याला तो योग्य पोझिशनवर ठेवावा लागतो आणि आपण इन्सर्शन सॉर्ट मध्ये पाहिल्याप्रमाणे इन्सर्ट लिनियर टाईम घेते तेव्हा ट्रेड ऑफ म्हणून आपण डिलीट मॅक्स साठी लिनियर टाईम घेऊ किंवा इन्सर्ट साठी लिनियर टाईम घेऊ जर आपण हे n जॉब क्यू मध्ये एका मार्गाणे आत येत आहेत आणि दुसऱ्या बाजूने बाहेर जात आहे असे विचारात घेतले तर हे n जॉब वर प्रोसेसिंग पूर्ण होण्यासाठी n2 टाईम खर्च करावा लागेल वन डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये डेटा ठेवण्यासाठी ही मूलभूत मर्यादा आहे आपण टू डायमेन्शनल स्ट्रक्चर पाहूया आपण बायनरी ट्री चा मूळ टू डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हणून विचार करू शकतो बायनरी ट्री मध्ये नोड्स असतात आणि प्रत्येक नोड ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्टोअर केलेली असते आणि शक्यतोवर त्याला लेफ्ट आणि राईट चाईल्ड असते आपण ट्रीच्या टॉप ला असलेल्या रूट पासून सुरुवात करतो आणि प्रत्येक नोडला किंवा दोन चिल्ड्रन असतात ज्या नोडला चिल्ड्रन नसतात त्याला लिफ असे म्हणतात आणि नंतर त्या चाईल्ड संदर्भात त्याच्या वरच्या नोडला पॅरेण्ट नोड असे म्हणतात आणि आपण या चिल्ड्रनला लेफ्ट आणि राईट चाइल्ड असे म्हणतो तेव्हा आपले ध्येय म्हणजे प्रायोरिटी क्यू विशिष्ट प्रकारचा बायनरी ट्री म्हणून मेंटेन ठेवणे ज्याला आपण हिप असे म्हणतो हे ट्री बॅलन्स असते बॅलन्स ट्री मध्ये साधारणतः प्रत्येक पॉईंटवर लेफ्ट आणि राईट बाजू सारख्याच साईजची असते यामुळे हे बॅलन्स ट्री होत असते जर आपल्याकडे n नोड्स असतील तर याची हाईट लॉगॅरिथमिक असेल कारण लक्षात ठेवा प्रत्येक लेव्हल सोबत हाईट दुप्पट होते आणि याचाच परिणाम म्हणून आपण n नोड्स लॉग n लेव्हल मध्ये फिट करू शकतो जे बॅलन्स असते कारण याची हाईट लॉग n असते आपण इन्सर्ट व डिलीट मॅक्स हे दोन्ही लॉग n या वेळेमध्ये करू शकतो म्हणजेच जर आपल्याला क्यू मधून n एलिमेंट्स एड करायचे असतील किंवा काढायचे असतील तर एकूण आपल्याला n2 ते n लॉग n एवढे जावे लागेल आणि हिप चे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे आधीच आपण n फिक्स करून ठेवत नाही हे जसे हिप वाढत जाते आणि कमी होत जाते तसे कार्य करते म्हणून इथे n काय आहे हे जाणून घेण्याची आपल्याला गरज राहत नाही हिप दोन प्रॉपर्टी चा बाइनरी ट्री आहे पहिली प्रॉपर्टी स्ट्रक्चरल आहे ज्या व्हॅल्यूज आहेत आणि ट्री मध्ये स्टोअर केलेल्या आहे लक्षात ठेवा कि बायनरी ट्री मध्ये लिव्हज नोडस् ला 0 चिल्ड्रन 1 चिल्ड्रन किंवा 2 चिल्ड्रन असू शकतात त्यामुळे सामान्यपणे आपल्या कडे हे फार अनइव्हन स्ट्रक्चर असते ज्यामध्ये आपण प्रत्येक लेव्हल टॉप पासून बॉटम पर्यंत डावीकडून उजवीकडे भरत असतो दुसऱ्या शब्दात कुठल्याही पॉइंटला हिप मध्ये नंबर ऑफ फिल्ड लेव्हल असतात आणि नंतर तळाच्या लेव्हलला आपल्याकडे नोड लेफ्ट टू राईट केलेले असतात आणि काही अनफिल्ड नोड देखील असतात हिप ची पहिली प्रॉपर्टी स्ट्रक्चरल असते जी आपल्याला हिप मध्ये व्हॅल्यूज कशा दिसतील हे फक्त सांगते उदाहरणार्थ या नोड मध्ये या पिक्चर मध्ये या निळ्या नोडला व्हॅल्यूज आहेत आणि रिकामे नोड ओपन सर्कल ने तळाला दाखवले आहेत हीप ची दूसरी प्रॉपर्टी त्याच्या स्वतःच्या व्हॅल्यूज संबंधित आहे तेव्हा या केस मध्ये आपण हिप च्या या प्रॉपर्टी ला मॅक्स हीप असे म्हणतो कारण आपण मॅक्सिमम व्हॅल्यूज म्हणजेच प्रत्येक व्हॅल्यू तिच्या दोन चिल्ड्रन पेक्षा मोठी असते यामध्ये इंटरेस्टेड आहोत म्हणून प्रत्येक नोडला जर तुम्ही व्हॅल्यू पाहिली आणि तुम्ही लेफ्ट चाइल्ड व राईट चाइल्ड ची व्हॅल्यू पाहिली तर त्याच्या पॅरेण्ट ची व्हॅल्यू या दोन्ही चिल्ड्रन पेक्षा मोठी असते आपण काही उदाहरणे पाहू या इथे चार नोडचा हिप आहे याला चार नोड्स आहेत आपण पहिल्या लेव्हल मध्ये रूट ठेवूया आणि शेवटी दुसऱ्या लेव्हल मध्ये आपल्याकडे सर्वात डाव्या बाजूचा फक्त एकच नोड आहे लक्षात घ्या की या व्हॅल्यूज योग्य पद्धतीने ऑर्डर केल्या आहेत 24 हे 11 व 7 पेक्षा मोठे आहे आणि 11 हे त्याच्या असलेल्या 10 या चाईल्ड पेक्षा मोठे आहे सातला चिल्ड्रन नाही म्हणून तिथे काही मर्यादा नाहीत इथे हे दुसरे उदाहरण आहे जिथे खरोखर ही बॉटम लेव्हल पूर्णपणे भरलेली आहे इथे आपल्याकडे 7 नोडस् आहेत आणि पुन्हा एकदा प्रत्येक पॉईंटवर आपल्याला दिसत आहे की 11 हे 10 व 5 पेक्षा मोठे आहे 7 हे 6 व 5 पेक्षा मोठे आहे म्हणून आपल्याकडे ही व्हॅल्यू प्रॉपर्टी स्ट्रक्चरल प्रॉपर्टी सोबत मॅक्स हीप प्रॉपर्टी आहे इथे हे स्ट्रक्चरली हीप नसलेले उदाहरण आहे कारण आपल्याला हिप टॉप पासून बॉटम पर्यंत डावीकडून उजवीकडे असे भरायचे असते म्हणून नक्कीच इथे आपल्याला या 7 च्या उजव्या बाजूला नोड एड करण्यापूर्वी डाव्या बाजूला नोड घ्यावा लागेल आणि म्हणून हे हीप नाही त्याचप्रमाणे इथे नोड 8 हा आपण 7 चा राईट चाइल्ड भरण्यापूर्वी इकडे एड करू शकत नाही म्हणून पुन्हा एकदा हे देखील डावीकडून उजवीकडे टॉप टू बॉटम असे योग्य भरलेले नाही आणि म्हणून हे हीप नाही हे विशिष्ट ट्री हीप च्या स्ट्रक्चरल प्रॉपर्टी चे समाधान करते कारण हे टॉप टू बॉटम भरलेले आहे परंतु इथे हीपच्या एका प्रॉपर्टीचे उल्लंघन होत आहे कारण 7 चा चाइल्ड 8 हा आहे आणि त्याची व्हॅल्यू पॅरेण्ट पेक्षा जास्त आहे आपला पहिला जॉब म्हणजेच हिप मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करताना हिप प्रॉपर्टी मेंटेन करणे हा आहे म्हणून पहिली गोष्ट लक्षात घ्या की इथे नवीन नोड कुठे ठेवायचा आहे याचा चॉइस नाही लक्षात ठेवा हिप नोड टॉप टू बॉटम लेफ्ट टू राईट top to bottom left to right कन्स्ट्रक्ट केले जातात जर आपल्याला 12 इन्सर्ट करायचे असेल तर ते 10 च्या खाली डाव्या बाजूला करावे लागेल कारण आपल्याला नवीन लेव्हल सुरू करायची आहे कारण आधीची लेव्हल पूर्ण झालेली आहे इथे अशी समस्या आहे की हिप प्रॉपर्टी चे समाधान होत नाही या केस मध्ये 12 हा पॅरेण्ट 10 पेक्षा मोठा आहे आता हे स्ट्रक्चरली बरोबर असले तरी याच्या सध्याच्या पॅरेण्ट सोबत योग्य ऑर्डर झाले आहे की नाही हे तपासून पाहायचे आहे म्हणून आपण हे पाहतो आणि आपल्या लक्षात येते की हे योग्य नाही म्हणून पुन्हा आपण यांची अदलाबदल करतो याचे देखील व्हॅल्यू डिस्ट्रीब्यूशन बरोबर नाही म्हणून आपल्याला काहीही करून ही प्रॉपर्टी रीस्टोअर करावी लागेल यासाठी आपल्याला सुरुवातीला एक नोड निर्माण करावा लागेल आपण ही नवीन व्हॅल्यू त्या नोड मध्ये ठेवू आणि नंतर आपण पॅरेंटस संदर्भात उल्लंघन होत आहे का ते पाहायला सुरुवात करू आपल्या लक्षात येते की इथे 12 आणि 10 योग्य ऑर्डर केलेले नाहीत म्हणून आपण त्यांची अदलाबदल करू आता हा नवीन नोड आहे आपल्याला हे अदलाबदल करावी लागेल आता लक्षपूर्वक पाहा कारण 11 हा 5 पेक्षा मोठा आहे 12 हा 5 पेक्षा मोठाच असणार आहे तिथे अजून खाली जाऊन तपासण्याची गरज नाही आपल्याला फक्त पाहायचे आहे आता आपल्याला तपासायचे आहे की अजूनही वर समस्या आहे का या केस मध्ये काहीच समस्या नाही 12 हा 24 पेक्षा लहान आहे म्हणून आपण थांबत आहोत आपण दुसरा नोड ऍड करू या समजा आपण आत्ताच तयार केलेल्या हिप मध्ये 33 ऍड करूया तेव्हा पुन्हा 33 हा या पॉईंटला नवीन नोड तयार होत आहे आता 33 हा 11 पेक्षा मोठा आहे त्यामुळे आपल्याला पुढे जावे लागेल आणि पुन्हा हे स्वॅप करावे लागेल नंतर पुन्हा आपण 33 व त्याच्या पॅरेण्ट ची म्हणजेच 12 सोबत तुलना करू आणि आपल्याला असे लक्षात येईल की 33 हा 12 पेक्षाही मोठा आहे म्हणून आपण पुन्हा आहे स्वॅप करू आणि नंतर रूट ला पाहू या केस मध्ये हा 24 आहे आणि आपल्याला असे दिसते की 33 हा 24 पेक्षा मोठा आहे म्हणून आपण हे पुन्हा स्वॅप करू आणि आता 33 ला कोणीही पॅरेण्ट नाही आणि नक्कीच याच्या दोन चिल्ड्रन पेक्षा हा मोठाच आहे म्हणून आपण इथे थांबू शकतो इन्सर्ट किती वेळ घेईल प्रत्येक वेळी मध्ये आपण नोड इन्सर्ट करतो आपल्याला तो त्या पॅरेण्ट सोबत चेक करावा लागतो स्वॅप करावा लागतो पॅरेण्ट सोबत चेक करतो आणि स्वॅप करतो अशाप्रकारे करत जातो परंतु चांगली गोष्ट अशी आहे की आपण फक्त पाथ वरच जात असतो आपण कधीही खाली येत नाही तेव्हा तुम्ही किती स्टेप्स जात आहात ते म्हणजेच ट्री ची हाईट हीच बाउंड्री असते आता आपण आधीच सांगितल्याप्रमाणे बॅलन्स ट्री ची हाईट लॉग n इतकी असते तेव्हा i या लेव्हलवर किती नोड आहेत हे आपण अचूक पणे मोजू शकतो तर i वर 2 नोड आहेत सुरवातीला आपल्याकडे 1 नोड आहे 2 ते 0 नंतर पहिल्या लेव्हलवर आपल्याकडे 2 नोड आहेत 2 ते 1 आणि दुसऱ्या लेव्हलवर आपल्याकडे 4 नोड आहेत 2 ते 2 आणि अशा प्रकारे ते पुढे आहे जर आपण हे अशा प्रकारे केले तर आपल्याला इथे असे लक्षात येते की जेव्हा K लेव्हल भरल्या आहेत तेव्हा आपल्याकडे 2 ते k 1 नोड आहेत आणि म्हणून यावरून आपल्याला असे दिसते की जर आपल्याकडे n नोडस् असतील तर लेव्हल्स लॉग n असतील म्हणून पाथ वर इन्सर्ट करणे म्हणजेच हे ट्री च्या हाईट बरोबर असते आणि ट्री ची हाईट लॉग n एवढी असते म्हणून इन्सर्ट करण्यासाठी लॉग n एवढा वेळ लागेल हीप इम्प्लिमेंट करण्याचे दुसरे ऑपरेशन डिलीट मॅक्स हे आहे आता हिप बद्दल एक गोष्ट सांगायची झाली तर याची मॅक्सीमम व्हॅल्यू नेहमी त्याच्या रूट लाअसते हे हीप च्या प्रॉपर्टी मुळे असते हे तुम्ही पाहू शकतात कारण प्रत्येक नोड त्याच्या चिल्ड्रन पेक्षा मोठा असतो आणि ट्री ची सर्वात मोठी व्हॅल्यू ही रूट ला येते आणि आपल्याला माहित आहे की रूट कुठे आहे आता प्रश्न असा येतो की हे प्रभावीपणे आपण कसे काढून टाकू शकतो तर आपण हा नोड काढला सर्वात आधी आपण हा नोड काढूच शकत नाही कारण हा रूट आहे जर तुम्ही ही व्हॅल्यू काढून टाकली तर तुम्हाला तिथे दुसरी काही व्हॅल्यू ठेवावी लागेल दुसऱ्या बाजूला हिप मध्ये नोडची संख्या कमी होते त्यामुळे तळाकडच्या उजव्या बाजूचा नोड डिलीट करावा लागेल कारण हीपच्या स्ट्रक्चरल प्रॉपर्टी नुसार आपल्याला डावीकडून उजवीकडे टॉप टू बॉटम भरावा लागतो आपण टॉप टू बॉटम जात आहोत आणि आपल्या व्हॅल्यूज संपत आहेत आपण शेवटचा नोड सर्वात खालच्या ओळीत उजव्या बाजूला ऍड केला होता आणि तो निघून गेला पाहिजे म्हणून आपली टॉपची गेलेली व्हॅल्यू आणि तळा कडची व्हॅल्यू 11 आहे जीचा नोड डिलीट झाला आहे तेव्हा धोरण असे आहे की आता 11 ही व्हॅल्यू वर घेऊन जा आणि नंतर गोष्टी ठीक करा म्हणून आपण रूट वरून 33 ही व्हॅल्यू काढून टाकली आणि आपण 11 व्हॅल्यू असलेला नोड काढून टाकला आणि आपण 11 आता रूट पोझिशन वर नेली आता समस्या अशी आहे की आपण कोणतीही मॅक्सिमम नसलेली व्हॅल्यू टॉप ला नेली आहे अर्थातच तिथे त्याच्या चिल्ड्रन संबंधित समस्या येणार आहे म्हणून इथे 11 हा 7 पेक्षा मोठा आहे हे बरोबर आहे परंतु दुर्दैवाने हे 24 पेक्षा लहान आहे प्रॉपर्टी रिस्टोअर करण्यासाठी आपण दोन्ही बाजूला पाहणार आहोत नंतर आपण मोठ्या चाइल्ड सोबत हे अदला बदल करणार आहोत समजा इथे हे 17 आहे म्हणून इथे आपण हे 17 या 11 सोबत स्वॅप होईल किंवा हा 11 या 24 सोबत होईल तिथे हे दोन्ही उल्लंघन आहेत परंतु जर तुम्ही हे छोटे चाईल्ड वर नेले तर हा 17 या 24 पेक्षा मोठा नाही म्हणून आपण हा मोठाच हलवणार आहोत या केस मध्ये आपण 24 वर नेत आहोत आणि आता पुन्हा आपल्याकडे हा 11 आहे आता आपल्याला पुन्हा हा 11 या दोन चिल्ड्रन सोबत बरोबर आहे कि नाही ते तपासायचे आहे पुन्हा हे बरोबर नाही म्हणून आपण मोठा म्हणजेच हा 12 वर नेणार आहोत आणि नंतर पुन्हा आपण पाहणार आहोत की त्याच्या चिल्ड्रन सोबत हे बरोबर आहे की नाही या पॉइंटला 11 हा 10 पेक्षा मोठा आहे म्हणून आता आपण थांबू या ज्याप्रमाणे इन्सर्ट लिफ च्या नवीन नोड पासून ते वर रूट पर्यंत एकच पाथ अवलंबते त्याचप्रमाणे डीलीट मॅक्स देखील रूट पासून खाली लिफ पर्यंत एकच पाथ अवलंबते पुन्हा एकदा डीलीट मॅक्स ची किंमत ट्री च्या उंची सोबत प्रपोर्शनल आहे आपण आधी सांगितल्याप्रमाणे हे लॉग n आहे आपण दुसरे एक डिलीट करू या या केस मध्ये आपण 24 डिलीट करू या आता आपण 10 साठी असलेला नोड काढून टाकूया 10 रूट ला जातो आपण या10 ची तुलना याच्या दोन चिल्ड्रन 12 व 7 सोबत करूया आणि आपल्याला असे कळते की हीप प्रॉपर्टी चे समाधान होत नाही म्हणून आपण या दोघांपैकी मोठा म्हणजे 12 वर घेऊ आता आपण याचे चिल्ड्रन पाहूया हे नवीन चिल्ड्रन 11 व 5 आहे आणि पुन्हा आपल्याला असे दिसते की हे हिप प्रॉपर्टी चे समाधान करत नाही म्हणून मोठा वर नेऊ या आणि एकदा हा लीफ ला पोहोचला की तिथे कोणत्याही प्रॉपर्टीचे समाधान बाकी राहत नाही म्हणून आपण थांबू या हिप चे आकर्षक वैशिष्ट म्हणजे हे ट्री आपण लिस्ट किंवा एरे मध्ये डायरेक्टली इम्प्लिमेंट करू शकतो तेव्हा आपल्याकडे n नोड हिप आहे आपण हे पोझिशन 0 ते n 1 सोबत लिस्ट किंवा एरे म्हणून रिप्रेझेंट करू शकतो पोझिशन 0 हे रूट दर्शवते आणि नंतर 1 व 2 हे त्यांचे चिल्ड्रन दर्शवतात नंतर 3 4 5 6 7 हे पुढील लेव्हल वरील नोड दर्शवतात आणि अशाप्रकारे पुढे जाते तर आपण सांगितल्याप्रमाणे आपण हा हिप डावीकडून उजवीकडे टॉप टू बॉटम असा भरत जातो याचप्रमाणे आपण नोडला देखील नंबर टॉप टू बॉटम डावीकडून उजवीकडे देतो म्हणून आपण रुटला 0 पासून सुरुवात करतो नंतर 1 हा डाव्या बाजूला 2 हा उजव्या बाजूला आणि नंतर 3 4 5 6 7 8 9 10 इत्यादी येते यावरून तुम्ही पाहू शकतात की जर माझ्याकडे i या पोझिशन वर नोड आहे तर त्याचे दोन चिल्ड्रन हे 2i 1 आणि 2i 2 या पोझिशन वर असतील म्हणून 1 चे चिल्ड्रन 21 1 3 आणि 21 2 4 या पोझिशन वर येतील त्याचप्रमाणे 5 चे चिल्ड्रन 25 1 11 आणि 25 2 12 या पोझिशन वर येतील तेव्हा फक्त हिप मध्ये पोझिशन साठी इंडेक्स कॅल्क्युलेशन करून आपण त्याचे चिल्ड्रन कुठे आहेत ते शोधू शकतो आणि हे कॅल्क्युलेशन रिव्हर्स करून आपण त्याचे पॅरेण्ट इंडेक्स देखील कॅल्क्युलेट करू शकतो j चा पॅरेण्ट हा 2 वर असेल आता कदाचित 2 इंटीजर नसेल म्हणून आपण फ्लोअर घेऊ या जर आपण उदाहरणार्थ म्हणून 11 घेतले तर 11 1 10 10 2 5 जर आपण 14 घेतले तर 14 1 13 आणि 13 2 6 5 येते तेव्हा आपण फ्लोअर घेऊ आणि आपल्याला 6 असे मिळते हे फक्त इंडेक्स अरीथमॅटिक करून पॅरेण्ट आणि चिल्ड्रन नोडस् मध्ये फेरफार करण्यास अनुमति देते आपण चिल्ड्रन पर्यंत जाण्यासाठी i ते 2i 1 2i 2 असे जातो आणि पॅरेण्ट पर्यंत जाण्यासाठी j ते 2 फ्लोअर ला जातो आपण हिप कसे बिल्ड करतो हिप बिल्ड करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे फक्त व्हॅल्यूजची लिस्ट घ्या आणि हीप ऑपरेशन वापरून हीप मध्ये ते एका नंतर एक असे इन्सर्ट करा तेव्हा आपण रिकाम्या हिप सोबत सुरुवात करुया आपण x1 इन्सर्ट करूया x1 असलेला नवीन हिप तयार करा आपण x2 इन्सर्ट करूया या तेव्हा x1 x2 वगैरे असलेला हिप तयार होतो प्रत्येक ऑपरेशन लॉग n एवढा वेळ घेते अर्थात n हा वाढत जाणार आहे परंतु याचा काही फरक पडणार नाही कारण जर आपण शेवटचा n हा अप्पर बाउंड घेतला तर आपण n इन्सर्ट करू शकतो प्रत्येक फक्त लॉग n एवढ्या वेळात होईल आणि आपण हा हिप n लॉग n एवढ्या वेळात बिल्ड करू शकतो तिथे हा हिप बिल्ड करण्याचा उत्तम मार्ग आहे जर आपल्याकडे x1 ते xn एरे असेल तर शेवटचे अर्धे नोड ट्री चे लिव्ह संबंधित असतात आता लिफ नोड ला समाधान होण्यासाठी कोणत्याही प्रॉपर्टी नसतात कारण त्यांना चिल्ड्रन नसतात आपल्याला काहीही करण्याची गरज उरत नाही आपण ते लिव्हज आहेत तसेच राहू देतो आपण एक लेव्हल वर जातो आणि नंतर आपण सर्व हिप एरर एका लेव्हलवर फिक्स करू शकतो आणि नंतर पुन्हा आपण एक लेव्हल वर जातो आणि असे करतो तेव्हा आपण टॉप टू बॉटम प्रकारचे हिप फिक्सिंग करतो जे आपण हिप बिल्डिंग करताना डिलीट मॅक्स सोबत केले होते म्हणून आपण जसे स्टेप पुढे जातो तसे आपल्याला या एरर जास्तीत जास्त प्रोप्यागेट करण्याची गरज आहे कारण आपल्याला हायर पॉईंटला सुरुवात करण्याची गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला नोड ची संख्या ज्यासाठी हे कमी असते आता आपण हे पाहूया आपण काय म्हणत आहोत की जर आपण या 0 ते 14 एलिमेंट असलेल्या मूळ लिस्ट सोबत सुरुवात केली आहे नंतर नंबर 7 ते 14 हे आधीच हिप प्रॉपर्टी चे समाधान करत आहे तिथे कोणत्याही व्हॅल्यू असल्या तरी आपल्याला काळजी करण्याची गरज नाही आपण वर जातो आणि आणि कदाचित आपल्याला त्याच्या चिल्ड्रन सोबत स्वाप करावेला लागेल कदाचित 4 नोड साठी आपल्याला ही प्रॉपर्टी बरोबर करण्यासाठी एका लेव्हलचे शिफ्टिंग करावे लागेल नंतर आपण वर जातो आता 1 व 2 या मूळ व्हॅल्यू आहेत कदाचित त्या चुकीच्या असतील म्हणून पुन्हा आपल्याला एक व्हॅल्यू खाली यावे लागेल आणि नंतर दुसरी व्हॅल्यू येईल आता आपल्याला दोन लेव्हल शिफ्टिंगची गरज आहे परंतु यासाठी आपल्याकडे फक्त दोनच नोड आहे हे लागणाऱ्या नोडस्ची संख्या कमी होत आहे खरोखर ही अर्धी झाली आहे आणि आपल्याला कराव्या लागणाऱ्या स्टेप्स ची संख्या 1 ने वाढत आहे इथे आपण काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन करणार नाहीत परंतु याचा परिणाम म्हणून असे होते की या विशिष्ट मार्गाने केल्यानंतर हिप त्याच्या बॉटम कडून सुरुवात करते आणि रिकाम्या हीप मध्ये एकावेळी एक इन्सर्ट करण्याऐवजी अपवर्ड कार्य करते हे आपला n हा लिनियर टाईम घेतो हिप चा शेवटचा उपयोग सॉर्ट करणे हा आहे आपण मॅक्सिमम पासून सुरुवात करून एकावेळी एकच एलिमेंट घेणार आहोत हे नैसर्गिक आहे जर आपण लिस्ट सोबत सुरुवात केली आणि हीप बिल्ड केला आणि नंतर n वेळा डिलीट मॅक्स केले तर आपल्याला व्हॅल्यूज ची लिस्ट उतरत्या क्रमाने मिळेल हे नैसर्गिक आहे आपण हिप n वेळे मध्ये बिल्ड केला डिलीट मॅक्स n वेळा कॉल करा आणि एलिमेंट उतरत्या क्रमाने काढून घेतले म्हणून हीप साठी आपल्याला n लॉग n असे लोगरिथमिक मिळते आता प्रश्न असा आहे की आपण या व्हॅल्यूज कुठे ठेवणार आहोत लक्षात ठेवा हीप एक एरे आहे सुरुवातीला आपल्याकडे n एलिमेंट असलेला हीप आहे म्हणून आपण हा हिप बिल्ड केला आहे आता आपण म्हणत आहोत की हे डिलीट मॅक्स टॉपचे एलिमेंट काढून टाकेल कारण तो रूट आहे परंतु हे देखील इथे व्हेकन्सी निर्माण करेल त्यामुळे ही व्हॅल्यू टॉपला जाते हे शेवटचे लिफ नोड आहे जे आपण डिलीट मॅक्स केल्यानंतर टॉपला जाईल इथे व्हेकन्सी असल्यामुळे आपण खरोखर हे या पोझिशनवरून या पोझिशनला हलवू शकतो आता ही मॅक्सिमम व्हॅल्यू हीपच्या शेवटी जाईल परंतु पुढच्या वेळी जेव्हा आपण हिप प्रोसेस करू तेव्हा तिथे फक्त n 1 व्हॅल्यूज असतील म्हणून आपण व्हॅल्यू पाहणार नाहीत तर आपण फक्त 0 ते n 2 असे वापरणार आहोत पुन्हा ही व्हॅल्यू इथे येईल ही व्हॅल्यू तिथे जाईल आणि आता आपल्याकडे फिक्स झालेले दोन एलिमेंट वगैरे आहेत म्हणून एकानंतर एक मॅक्सिमम व्हॅल्यू दुसरी मॅक्सिमम व्हॅल्यू आणि इत्यादी त्याच लिस्ट किंवा एरे मध्ये जिथे आपण हीप सॉर्ट केला आहे तिथे मिळतील आणि त्याच वेळी हीप बाहेर चढत्या क्रमाने येईल खरेतर हे n लोग n सॉर्ट आहे आपण आधी पाहिल्याप्रमाणे याची असिम्प्तोटिक कॉम्प्लेक्सिटी मर्ज सॉर्ट प्रमाणेच आहे आणि मर्ज सॉर्ट आपल्याला प्रत्येक वेळी दोन लिस्ट मर्ज करताना नवीन एरे निर्माण करायला लावतो त्याप्रमाणे हे नाही तर हे त्याच जागेवर लिस्ट बनवते

याचा सारांश म्हणजे हीप हे प्रायोरिटी क्यू चे ट्री वर आधारित इम्पलेमेंटेशन आहे जिथे आपण इन्सर्ट आणि डिलीट मॅक्स हे दोन्ही n लॉग n वेळे मध्ये करू शकतो आपण बॉटम अप हीप्पीफाय n वेळे मध्ये बिल्ड करू शकतो आणि हे ट्री असतात परंतु एरे वापरून ते फार सहज मॅनिप्युलेट करता येतात आता या केस मध्ये आपण मॅक्स पाहत आहोत आपण ड्युएल कन्स्ट्रक्शन देखील करू शकतो जिथे आपण हीप ची कंडिशन म्हणू शकतो की प्रत्येक एलिमेंट हा त्याच्या चिल्ड्रन पेक्षा छोटा असला पाहिजे या केस मध्ये याला मीन हीप असे म्हणतात आणि तेव्हा डिलीट मॅक्स करण्याऐवजी आपण डिलीट मीन हे ऑपरेशन करतो या दुसऱ्या केस मध्ये प्रत्येक गोष्ट तंतोतंत सिमेट्रीक आहे जेव्हा आपण थोडे वर सरकतो तेव्हा आपल्याला मीन कंडिशन नुसार खाली जावे लागेल आणि जेव्हा आपण तळाला काही इन्सर्ट करतो तेव्हा ते आपल्याला वर सरकवावे लागतात म्हणून इन्सर्ट आणि डिलीट मीन हे इन्सर्ट आणि डिलीट मॅक्स प्रमाणेच कार्य करतात फक्त इथे तुलना ही उलट असते कारण आता आपल्याकडे मॅक्स कंडिशन ऐवजी मीन कंडिशन आहे आणि शेवटी आपण पाहिले की हीप सोबत आपण त्याच जागी n लॉग n वेळे मध्ये सॉर्टिंग करू शकतो